सर्वांना नमस्कार आपण या विशिष्ट कोर्सच्या 12 व्या म्हणजे शेवटच्या आठवड्यात आहोत तर या आठवड्यात आपण मेमरीबद्दल चर्चा करू आपण मेमरीबद्दल चर्चा सुरू करण्यापूर्वी त्याचे वेगवेगळे प्रकार इनपुट आउटपुटमध्ये ऍडरेसिंग कशा केल्या जातात आणि मेमरी रीड आणि राइट सायकल यावर चर्चा करू आपण गेल्या आठवड्यात 11 व्या आठवड्यात ज्या चर्चा केली त्याबद्दल सुद्धा झलक मिळेल तर गेल्या आठवड्यात आपण एनालॉग ते डिजिटल रूपांतरण करण्यासाठी आणि डिजिटल ते एनालॉग रूपांतरण यावर चर्चा केली आणि आपण डिजिटल ते एनालॉग रूपांतरणासह सुरुवात केली आणि आपल्याला आढळले की बायनरी शिडी आधारित डीएसी इतर पद्धतींपेक्षा जास्त पसंत आहे जे वेटेड रेझिस्टर बेस्ड डीएसी आहे हि पद्धती मध्ये लोडिंग च्या दृष्टीकोनातून म्हणजेच आउटपुट इम्पॅडेन्स च्या दृष्टीकोनातून काही फायदे आहेत आणि हे आपल्याला माहित आहे जे सामान्य आहे आणि आपण पाहिले होते की या वेइंग पार्टशिवाय इतर अनुरूप बायनरी वेट्स संबंधित आउटपुटवर मॅप केल्या जातात आणि तेथे बफर एम्पलीफायर रजिस्टर लेव्हल अँप्लिम्प्लीफायरच्या रूपात इतर सर्किटरी आहेत ज्या सर्व गोष्टी डीएसी कार्य करण्यासाठी आवश्यक आहेत आणि मग आपण एडीसी बद्दल बघत गेलो आणि तेथे आपल्याला आढळले की फ्लॅश एडीसी एकाचवेळी रूपांतरणाची पद्धत जी खूप वेगवान आहे परंतु तुलना करणार्यांची संख्या खूप मोठी असते आणि काउंटर बेस्ड पद्धतीत आपल्याला आढळले की तुलना करणार्यांची संख्या कमी 1 वर येते परंतु एक एनालॉग सिग्नलला संबंधित डिजिटल समतुल्य मध्ये रूपांतरित होण्यास लागणारा वेळ बराच मोठा आहे आणि वेळ कमी करण्यासाठी आपण अप काउंटर आणि डाऊन काउंटर दोन्ही वापरुन एडीसीच्या सतत ट्रॅकिंग प्रकारावर चर्चा केली मग आपण पुढे गेलो आणि सक्सेसिव एप्प्प्रॉक्सिमेशन एडीसी वर चर्चा केली जे खूप लोकप्रिय आहे आणि त्याचे फायदे विशेषत जेव्हा एकाधिक इनपुट एकामागून एक रुपांतरित केले जातात सतत ट्रॅकिंग प्रकारात जे ट्रॅकिंग गमावले जाते एकदा आपण एका इनपुटमधून दुसर्या इनपुटवर गेल्यानंतर लॉकिंग गमावले जाते आपण ड्युअल ट्रेस एडीसीबद्दल देखील चर्चा केली ज्यात इंटिग्रेटरचा उपयोग केल्यामुळे आपल्याला त्या एडीसी मधून चांगला नॉईस इम्युनिटी प्रदान करण्याचा फायदा मिळतो आणि पुढे आपण डेल्टा सिग्मा एडीसीवर चर्चा केली जो धीम्या बदलत्या सिग्नलसाठी चांगले आहे आणि हे ओव्हरसॅमपमीलिंग वापरते आणि ते खूप उच्च रिझोल्यूशन देऊ शकते म्हणजे आपल्याला ए टू डी रूपांतरणात मिळू शकणार्या बिट्सची संख्या बरीच मोठी असते आपण काही कामगिरी मेट्रिक्स जसे कि अचूकता रिझोल्यूशन आणि एनालॉग आणि डिजिटल प्रकार या दोन्ही गोष्टींमध्ये मध्ये उद्भवणारे एरर यावर चर्चा केली आणि अशाप्रकारे आपण 11 व्या आठवड्यात के निष्कर्ष काढले पुढे जात आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स किंवा डिजिटल सर्किटमध्ये आढळणार्या मेमरीच्या प्रकारांसह प्रारंभ करूया आणि येथे आम्ही मेमरी म्हणून काही खास डिझाइन केलेल्या डेटा स्टोरेज युनिट्सबद्दल बोलत आहोत आणि आपण पाहिले आहे की इथे फ्लिप फ्लॉप रजिस्टर मेमरी म्हणून वापरले जात आहेत आणि या विशिष्ट आठवड्यात आपण विशेषतः डिझाइन केलेल्या सेमीकंडक्टर मेमरी चिप्स पाहूया आणि काही मेमरी घटक देखील आहेत जे चुंबकीय डिस्क ऑप्टिकल डिस्कच्या रूपात येत आहेत जे आपण संगणकात वापरत आहोत हे आपल्याला असेलच परंतु हे या चर्चेच्या बाहेरील बाजूस आहे जेव्हा आपण त्यांना संगणकीय व्यासपीठावर परिघ म्हणून कनेक्ट करतो तेव्हा आपण त्यांचा वापर करतो तर सेमीकंडक्टर मेमरी चिप्समध्ये आपल्याकडे प्रामुख्याने दोन प्रकार असतात ज्याला रॅम म्हणतात रँडम एक्सेस मेमरी याचा अर्थ अस्थिर आहे जर शक्ती गेली तर तेथील मूल्य गमावले जाते प्रकारात लिहिणे सोपे आहे आणि वाचणे सोपे आहे मल्टीपल रीड आणि राइट ऑपरेशन शक्य आहे आणि त्या मुळे याला रिड राइट मेमरी असेही म्हटले जाते याच्या विपरीत आपल्याकडे रॉम नावाची आणखी एक प्रकारची मेमरी आहे हि केवळ वाचनीय मेमरी जे अस्थिर आहे आणि एकाधिक वाचनासाठी आहे तर याचा अर्थ काय आहे म्हणजे काही प्रयत्नाने त्या मध्ये एकदा ते लिहावे लागेल तर त्यासाठी काही विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि विशेष यंत्रणा सुद्धा म्हणून वापरकर्त्याच्या दृष्टीकोनातून अंतिम वापरकर्ता बर्याच वेळा वाचण्यास सक्षम असेल परंतु विकासकांच्या दृष्टिकोनातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते विकसक काही विशेष यंत्रणेचा वापर करून ते लिहू शकतील आणि हे लक्षात घ्यावे लागेल की याला रॉम म्हटले जाते परंतु निसर्गाने ही सुद्धा रँडम एक्सेस मेमरी आहे तर रँडम एक्सेस म्हणजे माहिती स्टोरेज संग्रहित डेटा डिजिटल माहितीचा प्रवेश मेमरी ब्लॉक मधील मेमरीच्या भौतिक स्थितीपेक्षा स्वतंत्र आहे तो कुठे आहे त्याचा खरोखर फरक पडत नाही परंतु जर तो क्रमवार प्रवेश असेल तर आपणास क्रमशः एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जावे लागेल तर हे जसे टेपमध्ये असल्यास जास्त वेळ लागेल तर जे जवळ असेल तर ते पटकन मिळू शकते टेप वाचत असलेल्या हेडपासून दूर असलेल्यास त्या विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागेल आणि अर्थातच या रॅम आणि रॉममध्ये रॅम सारख्या पुढील उपविभाग आहेत ज्याला स्टॅटिक रॅम म्हणतात या गतिशील रॅमला रीफ्रेश करण्याची आवश्यकता नसते आणि डायनॅमिक रॅम ज्यास नियमितपणे रीफ्रेश करणे आवश्यक असते प्रत्येकाची काहीतरी फायदे आणि नुकसान आहेत त्याचप्रमाणे रॉममध्ये आम्हाला पीरॉम आणि ईप्रोम आहे त्यानंतरच्या वर्गांमध्ये त्या सर्व प्रकार घेऊ तर हे दोन प्रमुख प्रकार आहेत आणि अर्थातच या मेमरीशिवाय आम्ही बघतो की मेमरी ब्लॉकमध्ये ऍड्रेस लाईन्स असतात तर हे आपण येथे काय पाहता हा रॅम प्रतिनिधी रॅम ब्लॉक आहे त्यातील ऍड्रेस लाईन्स मेमरी मधील स्थान सूचित करतात म्हणून जर 2 बिट अॅड्रेस लाइन असेल तर ए नॉट आणि ए 1 म्हणा तर 2 चा घातांक 2 असेल तर मेमरीमधील असे 4 ठिकाण संबोधित केले जाऊ शकतात आणि त्यामध्ये आपण डेटा लिहू शकता तर जर डेटा एन बिटचा असेल तर तो 1 बिट डेटा असू शकतो तो 4 बिट डेटा असू शकतो तो 8 बिट डेटा किंवा अजून काही असू शकतो म्हणूनच हा डेटा इन आहे आणि हा डेटा आऊट इतकाच आहे जो आपण रँडम एक्सेस मेमरी वापरकर्त्याच्या बाजूने रीड राईट साठी येऊ शकतो आणि मग आपल्याकडे रीड राईट आणि एनेबल या स्वरूपात इतर प्रकारचे नियंत्रण इनपुट आहेत तर कधीकधी या तीन कंट्रोल इनपुटला दोन मध्ये एकत्रित केले जाऊ शकते आणि दोनच इनपुटमधून सर्व आउटपुट व्युत्पन्न केले जाऊ शकते तर त्या योजना आपण थोड्या वेळाने पाहूया तर एनेबल म्हणजे या विशिष्ट रॅम ब्लॉकमध्ये प्रवेश केला जातो आणि ज्यासाठी येथे आपण येथे पाहत आहात तो संबंधित एडरेस आहे आणि जेव्हा तुम्ही वाचन ऑपरेशन करता आपण लेखन प्रतिबंधित करत आहात तर आपण आधीपासूनच संग्रहित असलेले जे वाचत आहात आणि जेव्हा आपण लिहा असे म्हणत आहोत तेव्हा आपण वर्तमान मूल्य लिहित म्हणजेच नवीन माहिती लिहित आहोत तेव्हा जुनी माहिती गमावली जाते नंतर रीड सिग्नलचा वापर करून आपण पुन्हा वाचन सुरू ठेवून वाचू शकता म्हणूनच हे रीड राईट आणि एनेबल हे मानक इनपुट आहेतजे नियंत्रणाकरिता वापरता येतात आणि जेव्हा आपण रॉमवर बद्दल बघतो तेव्हा मूलभूतपणे या विशिष्ट प्रकरणात आपल्याला तेथे एनेबल असल्याचे आढळेल जेव्हाही ते एनेबल असेल आपणास माहित आहे की केवळ आपण करीत असलेले वाचन ऑपरेशन हे विकसकाकडून आहे जे आधीच लिहिले गेले आहे ते आपण बर्याच वेळा वाचू शकतो आणि त्याचप्रमाणे आपण ज्यापासून वाचत आहात ते या ऍड्रेस लाईन्स नी परिभाषित केले आहेत आणखी एक उपविभाग तेथे असू शकतो बिट ऑर्गनाइज्ड किंवा वर्ड ऑर्गनाइज्ड तर एखाद्या विशिष्ट ठिकाणी जर फक्त 1 बिट माहिती माहित असल्यास आणि जर अशाप्रकारे मेमरी आयोजित केली गेली तर त्यास बिट ऑर्गनाइज्ड म्हटले जाते आणि त्या ठिकाणी जर बिट्सची संख्या जास्त असेल तर बिट्सचा एक गट तिथे असतो तर त्याला वर्ड ऑर्गनाइज्ड म्हणतात आणि जितके बिट्स असतील तो वर्ड चा आकार असतो त्यानुसार आपल्याकडे गरजेनुसार4 बिट 8 बिट 16 बिट 32 बिट असतील तर अश्या प्रकारे आपण मेमरी विस्तृतपणे परिभाषित करतो आणि नंतर आपण पुढील उपविभाग बघूया आता मी म्हटल्याप्रमाणे नियंत्रण यंत्रणा आपण पाहू तर येथे आम्ही एक विशिष्ट मेमरी ब्लॉक पाहतो एक अगदी सोपा मेमरी ब्लॉक आहे ज्यावर आपल्याला इनपुट सीएस माहित आहे आणि स्ट्रोक राइट वाचते यावर नियंत्रण आहे तर वाचण्यासाठी आर आणि लिहिण्यासाठी डब्ल्यू राईट साठी कॉम्पलमेंट लागते तर मुळात हे १ असेल तर रीड ऑपरेशन होईल आणि ते ० असेल तर राइट ऑपरेशन होईल तर नंतर 2 इनपुट 1 मध्ये एकत्रित केले जातात आणि सीएस म्हणजे चिप सिलेक्ट बार म्हणजे 0 असेल तर ही चिप निवडली जाते आणि जर ती 1 असेल तर ही चिप निवडली जात नाही हे स्पष्ट आहे का आणि हे मेमरी युनिट आहे आणि तेथे भौतिक मेमरी सेल्स आहेत त्याबद्दल आपण नंतर अभ्यास करू आणि या विशिष्ट सेलला काही अॅड्रेस बिट्सद्वारे संबोधित केले आहे ज्यासाठी काही ऍडरेस डीकोडर तेथे आहे हे आपण नंतर घेऊ एकदा एकदा ही चिप निवडल्यानंतर आणि अॅड्रेस लाईन्स मेमरीच्या प्रत्यक्ष स्थानाच्या विशिष्ट स्थानाकडे निर्देशित करीत असतात आणि इथे दोन ऑपरेशन्स शक्य आहेत एक म्हणजे वाचन ऑपरेशन दुसरे लिहिणे ऑपरेशन तर या विशिष्ट बाबतीत आपण दर्शवित आहोत की या मेमरी ब्लॉकसाठी आपल्याला वेगळे इनपुट आणि आउटपुट आहेत तर आय हा इनपुटसाठी वापरतो आपण बर्याचदा असे म्हणतो की हे आय ओ आहे म्हणजे आय हे इनपुट आणि ओ म्हणजे आउटपुट तर मग हे नियंत्रण तर्कशास्त्र लिहिण्याचे सिग्नल किंवा वाचन सिग्नल तयार करीत असतात म्हणून जेव्हा जेव्हा हे असते तेव्हा हा एक तट्रायस्टेट बफर असतो तर जर हे असे म्हटले नसेल तर ते 0 आहे हे आउटपुट उच्च प्रतिबाधा असेल तर मुळात हे इनपुट आऊटपुटवर जात नाही तर त्याचा संबंध येत नाही समजले न आणि जेव्हा जेव्हा हे आय नॉट 1 असेल तेव्हा हे विशिष्ट स्थानाकडे जात त्याचे संबंधित स्थान I1 I2 आणि I3 असे असते तर या स्वतंत्र 4 इनपुट लाइन आहेत आणि ज्या वेळेस वाचन ऑपरेशन असते त्याच वेळी निश्चितपणे तेथे लिहू नये अन्यथा तेथे सर्व मिसळले जाईल म्हणजे त्या वेळी लेखन होणार नाही तर जे काही आधीच संग्रहित आहे जसे कि मेमरी ऍडरेस विनंती केले जातेमेमरी चे स्थान विनंती केले जाते चिप सिलेक्ट एनेबल केले जाते हे इथे आहे तर हे 1 असेल आणि नंतर ते आउटपुटवर जाईल अन्यथा ते ट्रायस्टेट किंवा उच्च प्रतिबाधा स्टेट मध्येराहील तर ही स्वतंत्र इनपुट आणि आउटपुट असलेली एक सोपी संस्था आहे आणि आपण हे नियंत्रण तर्क कसे व्युत्पन्न करू शकता आपण जे आपण असे पहात आहोत त्यात आपण ते पाहू शकतो की जर सीएस 0 असेल तर आर 0 असेल तर आर 0 असेल म्हणजे आपण वाचन ऑपरेशन होत नाही म्हणजे आपण राइट ऑपरेशन करत आहात तर डब्ल्यूआर 1 आणि आरडी 0 असणे आवश्यक आहे आणि चिप सिलेक्ट हे 0 म्हणजे एनेबल केलेले आहे हे आर 1 आहे याचा अर्थ असा की आता आपण वाचन ऑपरेशन करीत आहात म्हणून डब्ल्यूआर 0 आणि आरडी 1 असावा आणि जेव्हा चिप सिलेक्ट 1 असेल तर ती योग्यरित्या निवडली जात नाही हा मेमरी चिप हा ब्लॉक निवडलेला नाही मग तो 0 किंवा 1 असो वाचन लेखन 0 असावे ते ठीक आहे का जर तुम्ही त्यास बूलियन एक्सप्रेशन्स मध्ये रुपांतरित केले तर तर तुम्हाला हे एक्सप्रेशन्स मिळेल तर डब्ल्यू आणि आर बार सारखाच आहे म्हणून आपण त्यापैकी एक वापरू शकतो आणि नंतर आपण त्याचा संबंधित डिजिटल लॉजिक ब्लॉकमध्ये भाषांतरित केल्यास आपल्याला हे मिळते अगदी सोपे सीएस प्राइम आणि हे डब्ल्यू म्हणून जात आहे ते आर बार आहे आणि ही सीएस प्राइम आर आहे आता आपण मेमरी ब्लॉक मेमरी आयसी बघू शकतो ज्यामध्ये हे इनपुट आणि आउटपुट वेगळे नसतात ते सारखे देखील असू शकतात तर यावरून असे दिसून येते की जेव्हा आपण वाचन ऑपरेशन करता तेव्हा आपण लेखन ऑपरेशन करीत नाही आहात आणि जेव्हा आपण लेखन ऑपरेशन करतो तेव्हा आपण वाचन ऑपरेशन करत नाही नाही का तर यामुळे आपल्याला एकच इनपुट आणि आउटपुट लाइन मिळण्याची संधी मिळते तर अशी एक व्यवस्था आहे जी आपण पाहू शकता इनपुट आउटपुट एकाच आहे तर आपण आधीच्या व्यवस्थेत हे पाहत होतो की हे बाहेर जात आहे आणि हे तेथे एक वेगळे आउटपुट आहे हे आपण पाहिले होते आता आपण काय करत आहोत जेव्हा हे असे वापरले जाते तेव्हा हे इनपुट ब्लॉक वापरले जात नाहीत तर आपण येथे काय करीत आहोत ते फक्त येथे आय ओ लाईनशी जोडत आहोत आणि हे कंट्रोल लॉजिक तसाच आहे ज्यासाठी जेव्हा आपण लेखन ऑपरेशन करीत आहोत तेव्हा हे 0 आहे आणि हे ट्रायस्टेटेड आहे तर हे खूप उच्च प्रतिबाधा आहे तेव्हा हे लिहित असलेल्या इनपुट डेटावर परिणाम करीत नाही तर आपण सामान्य आय ओ कॉन्फिगरेशनमध्ये हेच वापरू शकतो तर आपल्याकडे काही मेमरी आयसी आहे मी तुम्हाला उदाहरणे दाखवू शकतो जसे की 2114 2115 2147 ही सर्व बीजेटी आधारित मेमरी आयसी आहेत आणि या मध्ये एकच किंवा विभक्त प्रकारची व्यवस्था आहे ज्यावर आपण आत्ताच चर्चा केली आहे आणि ही संस्था 1 के क्रॉस 4 याचा अर्थ काय आहे अशी 1000 ठिकाणे आहेत म्हणजे भौतिक स्थाने आहेत आणि या १००० स्थानांवर विचार करण्यासाठी डिजिटल लॉजिक किंवा डिजिटल चर्चा करताना बायनरी अंकगणित मध्ये १ के म्हणजे 1024 स्थान असतात तर किती अॅड्रेस बिट्स आवश्यक असतील लॉग 1024 बेस 2 वर तर 10 अॅड्रेस बिट्स आवश्यक असतील तर या विशिष्ट आयसीकडे मेमरीच्या विशिष्ट जागेवर जाण्यासाठी 10 अॅड्रेस बिट्स असतील आणि प्रत्येक ठिकाणी किती बिट्स संग्रहित केले आहेत तर 4 बिट्स संग्रहित आहेत म्हणजे हे वर्ड ऑर्गनाइज्ड आहे आणि हे इनपुट आणि आउटपुट आहे हे लिखाण आहे आणि हे सर्व या दोन कंट्रोल लॉजिक सीएस आणि आर रीड स्ट्रोक वापरत आहेत राईट बार ज्याबद्दल आपण आत्ताच चर्चा केली होती आता यापैकी काय 2115 हे पुन्हा 1K आहे जे बिट ऑर्गनाइज्ड आहे परंतु प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे फक्त 1 बिट संग्रहित आहे आणि या प्रकरणात आपल्याकडे स्वतंत्र इनपुट आणि आउटपुट लाइन आहेत आणि 6168 हा सीमॉस आधारित आयसी मेमरी आयसी आहे तर आपण नंतरच्या वर्गात म्हणजे थोड्या वेळाने बीजेटी आधारित मेमरी सेल आणि सीमॉस आधारित मेमरी सेल दोन्ही पाहू तर हे 4 के क्रॉस 4 आहे आणि हे देखील सामान्य आहे आणि इतर मेमरी आयसी आहेत ज्यात 2 कंट्रोल इनपुट ऐवजी 3 कंट्रोल इनपुट आहे जसे कि चिप सिलेक्ट लेखन हेतूने राईट एनेबल वाचन हेतूसाठी आउटपुट एनेबल हे आहे तर या तीन प्रकारचे नियंत्रण इनपुट आहेत तर ही एक उदाहरणे आहेत ही आणखी एक उदाहरणे आहेत ही सीमॉस आधारित आयसी आहेत आणि हे मेमरी संबंधित आकार आहेत आणि अशा प्रकारे लॉजिक्स तयार होतात तर आता आपण पुढे जाऊ आताही मेमरी ऍडरेसिंग ज्यावर आपण आत्ताच काय चर्चा केली आहे आपण जर व्हिज्युअल करण्याचा प्रयत्न केले तर मेमरी ब्लॉकमध्ये असे दिसते हे हे एक उदाहरण आहे तर येथे हे ऍडरेस डीकोडर आहे ज्याकडे या विशिष्ट उदाहरणात 4 अॅड्रेस बिट्स येत आहेत आणि ते डीकोड होत आहे तर इथे 16 लाईन्स व्युत्पन्न होतात तर या 16 लाईन्स आहेत 12 ते 16 जर तुम्ही हा मेमरी ब्लॉक पहात असाल तर या 16 लाईन्स तयार झाल्या आहेत हे रो डिकोडरकडून येत आहे तर 1 2 3 4 आहेत तर हे डिकोडेड आउटपुट आहे आणि नंतर ही मेमरी आहे तर डीकोडरनंतर आणि प्रत्येक स्थानावरील मेमरीसाठी अशा 16 लाईन्स आहेत त्याकरिता अशा चार बिट लागत आहे तर हे आपण इथे पाहू शकता की ते चार सेल्स आहेत याविषयी आपण पुढील वर्गात बोलूया जसे कि या सेल्स कशा तयार केल्या आणि त्या कशा आहेत आणि अजून बाकी काही तर हे जोडलेले आहे म्हणून जेव्हा आपण या एका विशिष्ट ओळीला संबोधित करीत असाल तर इतरांकडे लक्ष दिले जात नाही तर या सेलमध्ये जी काही माहिती आहे त्याची की ही एक बाजू आहे आणि ही दुसरी बाजू आहे जी दोन्ही येथे येत आहेत तर ही त्याची संघटना जी आपण थोड्या वेळाने पाहू आणि नंतर आपण ती वाचत आहोत वाचनादरम्यान जेव्हा आपण वाचन ऑपरेशन करीत असतो आणि जेव्हा आपण ते लिहिण्याचा प्रयत्न करीत आहोत तेव्हा येथून माहिती येथे जाईल आणि सेलमधील वॅल्यू बदलेल वाचन ऑपरेशन दरम्यान माहिती येथून येईल आणि जर ते प्रथम स्थान असेल तर आणि नंतर इतर स्थान तट्रायस्टेट असेल आणि तर ते योगदान देणार नाही आणि पुढील स्थान त्याचप्रमाणे संबोधित केले आहे ते हे आहे तर वाचन ऑपरेशनसाठी येथून माहिती येईल आणि लेखन ऑपरेशन दरम्यान त्याकडे जाईल अन्यथा ती तट्रायस्टेट राहील तर हे बिट 1 बिट 2 बिट 3 बिट 4 आहे तर हा शब्द तुम्हाला माहिती आहेतो इथे व्यवस्थित आयोजित केला आहे आणि हा डेटा आत येत आहे आणि हा डेटा बाहेर जात आहे आणि आपल्या कडे काही विशिष्ट प्रॅक्टिकल आयसी 7489 आहे शक्य असल्यास तुम्ही त्यासह लॅबमध्ये कार्य करू शकता तर हे एक 16 क्रॉस 4 आहे 16 अशी स्थाने आणि 4 म्हणजे प्रत्येक ठिकाणी 4 बिट म्हणजे 64 बिट रॅम आणि सीई म्हणजे चिप एनेबल आपण आधीच्या चर्चेत चिप सिलेक्ट असे म्हंटले आहे आणि जर तुम्ही आयसी डेटा शीट मध्ये पाहिले तर तुम्हाला ते मेमरी एनेबल म्हणून लिहिलेले दिसेल तर राईट एनेबल हे रीड एनेबल च्या विरुद्ध आहे आणि विशिष्ट आकृतीमध्ये जे तुम्ही डेटा इन आय 1 आय 2 आय 3 आय 4 पाहत आहोत ते डेटाशीटमधील डी1 डी 2 डी 3 डी 4 शी संबंधित आहे आणि हे संबंधित आऊटपुट आहे या आकृती मध्ये डी 1 बार डी 2 बार इत्यादी हे अंतिम आउटपुट आहे जे क्यू 1 बार क्यू 2 बारशी संबंधित आहे आणि नंतर आपण हे मॅपींग करू शकता आणि ऍडरेसिंग प्रकारात ऍडरेस बिट्स एकामागून एक येतात या रो डीकोडिंगचा अर्थ असा की एका इथे रो डिकोडरद्वारे स्थानांवर प्रवेश केला जात आहे याला रेषात्मक अॅड्रेसिंग म्हणतात आणि त्याउलट आपल्याला आणखी एक प्रकारची अॅड्रेसिंग ज्याला मॅट्रिक्स अॅड्रेसिंग म्हणतात तर मग आपण काय करणार यात विशिष्ट स्थानास रो डिकोडर आणि स्तंभ डीकोडरद्वारे प्रवेश केला जातो मग हे खरोखर कसे कार्य करते आपण प्रथम एक उदाहरण पाहू आणि नंतर या विशिष्ट ब्लॉकवर येऊ तर ह्या 16 लाईन्स आपण आधीपासूनच पाहिल्या आहेत हे पहा 7489 उदाहरण आपण मागील स्लाइडमध्ये बघितले तर ह्या रो डिकोडर मधून मेमरीला जाणाऱ्या 16 लाईन्स आहेत तर ही मेमरी ब्लॉक आहे तर हे 16 क्रॉस 1 असू शकते किंवा हे 16 क्रॉस 4 असू शकते तर हे तिथेच आहे तरीही या प्रकरणात आपण काय पहात आहात जर आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी अशी एक गोष्ट येत असल्यास अश्या 1 बिटला ऍडरेस करण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याकडे येथे 4 ओळी आणि तेथे 4 ओळी आणि क्रॉस पॉईंट असू शकतात येथे क्रॉस पॉईंटवर आपण 1 बिट स्टोअर करू शकता तर आता हे एक 2 आयामी पृष्ठभाग आहे आणि जर आपल्याला 4 बिट संचयित करायचे असेल तर ते झेड दिशेने येत असेल जर हे एक्स असेल आणि हे वाय असेल तर ते झेड दिशेत आहे तर अशा 4 सेल ठेवल्या जातील आणि इथे फक्त 1 बिट असेल तर अशा किती गोष्टी आवश्यक असतील तर या 4 ओळ आणि या 4 ओळ तर मेमरीला 16 लाईन्स ऐवजी 8 लाईन्स जातील तर ही मॅट्रिक्स बेस्ड अॅड्रेसिंगची उपयुक्तता आहे आणि तुम्हाला माहिती असलेलय बहुतेक मेमरी चिप्सवर प्रगत आहेतआणि तुम्हाला दिसेल असे दिसेल की ते मॅट्रिक्स बेस्ड अॅड्रेसिंग वापरत आहे जर तुम्हाला यावर सामान्य विधान करायचे असेल तर असे म्हणता येईल की प्रत्येक क्रॉस पॉईंट मेमरी सेल आहे सामान्यीकरण करण्यासाठी आपण पाहतो की ही एक चौरस व्यवस्था आहे म्हणजेच जर आपण विभाजन केले तर मेमरीवर जाणाऱ्या पंक्तींची संख्या असेल आणि ओळींची संख्या कमीतकमी असेल तर जर आपल्यास माहित असेल तर एकूण ओळींची संख्या 2 चा घातांक बी इतकी आहे त्यापैकी अर्धा येथे इकडे असेल अर्धा तिथे असेल परंतु लक्षात घ्या की या चिपवर जाणाऱ्या ऍडरेसची संख्या नेहमी इतकी असेलच आणि बी भागिले 2 येथे आणि बी भागिले 2 तेथे असे एकूण बी लाईन्स आवश्यक आहेत जे आपल्याला टाळता येत नाही परंतु ज्या प्रकारे हे फिजिकल मेमरी ब्लॉकवर जात आहे तेथे आपण वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था करू शकतो आता आपण काही नियंत्रणाची माहिती पाहिली आहे आणि आपल्याला समजले आहे की येथे एक मेमरी सेल आहे ज्यामध्ये काहीतरी डेटा लिहिल्या जात आहे किंवा आपण त्यातून काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत तर एक मेमरी रीड सायकल कसे दिसेल तरआपण या टायमिंग डायग्राम आधारित समजुतीबद्दल बोलत असताना अशीच एक सायकल येथे पाहू शकतो तर हे येथे उच्च आहे हे कमी आहे हे उच्च आहे म्हणूनच आपण इथे वाचन ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि आता ज्या मेमरी ऍडरेस मधून म्हणजेच प्रत्यक्ष स्थानावरून आपल्याला वाचायचे त्या मेमरी चा वैध ऍडरेस येथे पाठवल्या जातो आणि चिप सिलेक्ट एनेबल केली जाते चिप सिलेक्ट उच्च म्हणजे ते डिसेबल अर्थात अक्षम केली आहे तर ते लो होणे म्हणजे ते एनेबल होईल आणि नंतर आपण बघू शकता आपण कि वाचन करत असलेला वैध डेटा काही वेळानंतर येतो हे मेमरी रीड ऑपरेशनशी संबंधित काही विलंब आहेत म्हणून अॅड्रेस लाईनपासून वैध डेटा जातो तेव्हापासून वैध डेटा येण्यापर्यंत वेळ देणे आवश्यक असते त्यास ऍक्सेस वेळ म्हणून ओळखले जाते डेटा शीटचा हा एक महत्त्वपूर्ण मापदंड आहे आणि हे चिप सिलेक्ट पासून हे वैध डेटा पर्यंत निवडले जाते म्हणून याला चिप सिलेक्ट ऍक्सेस असे म्हणतात आणि इतर महत्त्वाचे मापदंड म्हणजे होल्ड वेळ हा असा वेळ असतो की जेव्हा वैध ऍडरेस काढल्यावर सुद्धा आउटपुट वैध असते तर ऍडरेस बदलल्यानंतरही हाच वेळ आपण पाहत आहात जो चिप सिलेक्टच्या तुलनेत आहे याला चिप सिलेक्ट होल्ड टाइम म्हणतात आणि ही एक मेमरी रीड सायकल आहे त्यानंतर दुसरा ऍडरेस सुरू केला जाऊ शकतो आणि हे करण्यासाठी जो किमान वेळ लागतो त्याला मेमरी रीड ऑपरेशनची गती म्हंटल्या जाते आणि सामान्यत ती 100 नॅनोसेकंद च्या क्रमवार असते जर डेटा शीट मध्ये या प्रत्येक मापदंडाकडे बघितले तर ते जवळपास 13 नॅनोसेकंद असतील किंवा वेगळ्या मेमरी साठी काही भिन्न मूल्ये सुद्धा असतील परंतु एकंदरीत जर आपण त्याकडे पाहिले तर हे सुमारे 100 नॅनोसेकंद असते आणि आपल्याला माहिती आहे वेगवान मेमरी म्हणजे हे मूल्य लहान असते हळू मेमरी म्हणजे मोठे हे मूल्य मोठे आहे तर ते एक मेमरी रीड सायकल आहे अश्याच प्रकारे आपल्याकडे संबंधित मेमरी राइट सायकल सुद्धा असते तर मेमरी कशी लिहिते आणि त्या घटनांचा क्रम काय असतो हे आपल्याला कसे माहित आहे तर आपण जे पहात आहात कि आधी ऍडरेस उपलब्ध करुन दिला जातो जो एक वैध ऍडरेस आहे ज्यावर लेखन केले जाते मग ती विशिष्ट चिप निवडली गेली आहे कारण तो ऍडरेस इतर एखाद्या चिपचा देखील असू शकतो आणि मग लिखान ऑपरेशन तर इथे हे विशिष्ट नियंत्रण इनपुट कमी होते म्हणजे लेखन करावे लागेल आणि काही काळानंतर वैध डेटा उपलब्ध होईल आणि मग हे लेखन अक्षम केले जाते नंतर ही चिप निवड अक्षम केली जाते आणि काही काळानंतर वैध डेटा अनुपलब्ध होतो तर हा वैध डेटा आहे वास्तविक आपण मेमरी स्थानावरील माहिती वाचत आहात वाचण्याच्या सायकल प्रमाणेच आपल्याकडे काही महत्त्वाचे लिखाणाचे सुद्धा मापदंड आहेत तर एका वैध ऍडरेसपासून पुढील वैध ऍडरेसपर्यंत ही संपूर्ण लेखन सायकल वेळ आहे पुन्हा इथे सुद्धा आवश्यक असलेला किमान वेळ हा 100 नॅनोसेकंदच्या क्रमाने असतो सेटअप वेळ हा वैध ऍडरेस आणि लेखन सक्षम करण्याच्या दरम्यान किमान वेळ असतो तर ह्या काही इतर महत्त्वाची बाबी आहेत तर हा वेळ आहे ज्यामध्ये लेखन एनेबल वैध राहणे आवश्यक आहे आणि इथे डेटा लिहिण्याची वेळ ओव्हरलॅप होते तर लेखन अक्षम करण्यापूर्वी स्थिर राहण्यासाठी ही इनपुट ची किमान वेळ आहे वैध डेटा उपलब्ध झाल्यानंतर या किमान वेळेसाठी तो स्थिर राहणे आवश्यक आहे तर हे राईट एनेबल स्थिर राहिले पाहिजे आणि नंतर डेटा होल्ड वेळ येईल तर डेटा होल्ड टाइम हा लेखन अक्षम केल्यावर डेटा वैध राहण्यासाठी किमान वेळ आहे आणि त्याचप्रमाणे हा ऍडरेस होल्ड वेळेत हे लेखन अक्षम करते परंतु या वेळा नंतर हा ऍडरेस वैध राहिला पाहिजे तर मेमरी रीड एंड राइट ऑपरेशनच्या सहकार्याने ही काही महत्त्वपूर्ण टायमिंग मापदंड आहेत तर यासह आपण मेमरीचा परिचय संपवितो आणि आपण थोडक्यात पाहिले आहे की सेमीकंडक्टर मेमरी चिप्स प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात रॅम आणि रॉम दोन्ही प्रत्यक्षरित्या रँडम ऍक्सेस असतात जेथे ऍक्सेस वेळ हा मेमरी सेल्सच्या भौतिक स्थानापेक्षा स्वतंत्र असतो आणि मेमरीमध्ये इनपुट आउटपुट डेटा लाईन्स स्वतंत्र किंवा सारख्या असू शकतात आणि मेमरी अॅड्रेसिंग रेषीय किंवा मॅट्रिक्स बेस्ड असू शकते आणि अर्थातच मॅट्रिक्स बेस्डमध्ये सेल शोधण्यासाठी लागणाऱ्या इनपुट लाइनची संख्या किमान असू शकते आणि ते स्क्वेअर मॅट्रिक्ससाठी किमान असते आणि मेमरी वाचन आणि लेखन सायकल मध्ये नियंत्रण इनपुट ऍडरेस आणि डेटा येण्याचा क्रम महत्त्वाचा असतो आणि अश्या विविध विभागांसाठी स्वीकृत वेळ खूप कमी असतो कारण मेमरी मध्ये किती लवकर वाचू किंवा लिहू शकतो याचा अंदाज इथूनच मिळतो